सुप्रभात मॅसोनरीतील गुरुत्व बलाच्या विचाराधीन शिअर सामर्थ्याचे व्याख्यान आपण पुढे सुरु ठेवू आम्ही अभिव्यक्तीचा एक संच स्थापित करण्याचा विचार करीत होतो की विविध स्तरांच्या अक्षीय कॉम्प्रेशन मुळे शिअर यंत्रणेच्या बाबतीत आम्हाला अपयशी पृष्ठभाग मिळेल तर आम्ही मान आणि मुल्लर यांच्या मूलभूत रचनेवर आधारित पहिल्या प्रकरणाकडे पाहिले होते आम्ही आता स्ट्रेसेसच्या स्थितीत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत स्ट्रेसेसच्या एका अपयशी पृष्ठभागाच्या द्विअक्षीय स्थितीत तर आमच्या तपासणीतील पहिल्या अपयशाच्या निकषाचा सारांश करायचा तर तो मॉर्टरच्या साध्यांचा स्वतःचेच अपयश होता जिथे आम्ही बाजूकडून येणाऱ्या भूकंपासारख्या बलाला अधीन असलेल्या संरचनेच्या वास्तविक प्रमाणाविषयी बोलत होतो तुमच्याकडे अशी निर्मिती होईल की जिला सरकती शिअर यंत्रणा म्हणता येईल आणि तेच तुम्ही चित्रात पाहत आहात आणि हा निकष तेव्हा आला आहे जेव्हा क्षैतिज बेड जॉईंट चे शिअर सामर्थ्य पोहोचले आहे आणि म्हणूनच निकष वापरून मोहर कुलोंब निकष वापरून जेथे साध्यांचे शिअर सामर्थ्य बॉण्डच्या योगदानाच्या एकीकरणाच्या स्वरूपात दर्शविले जाते की जे सांध्यांतील कोहेजन आहे आणि घर्षण गुणांक ज्याला प्री कॉम्प्रेशन च्या स्तरावर स्वतःचाच परिणाम होतो म्हणून सांध्यांच्या स्वतःच्याच अपयशाची व्याख्या आम्ही मान मुल्लर निकषासाठीच्या प्रकरणात पूर्वी विकसित केलेल्या समीकरणांच्या संचासाठी वापरली जेथे प्री कॉम्प्रेशन मुळे स्ट्रेस ची पातळी कमी असते तर युनिटच्या फिरण्यामुळे मॅसोनरीच्या एका काठावर कमी कॉम्प्रेशनचा अनुभव येत आहे आणि तो σa आहे युनिटच्या दुसऱ्या बाजूला प्री कॉम्प्रेशन σb वाढते आहे दोन्ही प्रकरणातील फरक डेल्टा Δσy आहे तर आपण ही अभिव्यक्ती वापरू आणि कोहेजन आणि घर्षण गुणांकाच्या दृष्टीने अपयशाचा निकष मोहर कुलोंब अपयशाच्या निकषाच्या मदतीने घटलेल्या कोहेजन आणि घटलेल्या घर्षण गुणांकाच्या दृष्टीने क्षैतिज बेड जॉईंट च्या मॅसोनरी सांध्यांच्या अपयशाचे वर्णन करा घट घडून येत आहे कारण आता तुमच्याकडे युनिटच्या संबंधित सांध्यांच्या भूमितीची व्याख्या आहे जेथे Δy आणि Δx युनिट परिमाणे आहेत Δy y अक्षासह आहे आणि Δx युनिटची स्वतःचीच लांबी आहे तर आम्ही क्षैतिज बेड जॉईंट अयशस्वी होण्याचे निकष म्हणून घटलेले कोहेजन आणि घटलेले घर्षण गुणांक यादृष्टीने दर्शविले आहे मी म्हटल्याप्रमाणे प्री कॉम्प्रेशन ची पातळी कमी होते तेव्हा हे घडणे अपेक्षित असते तर जर ती एकल मजली रचना असेल आणि जर भिंतीचे प्रसर गुणोत्तर असे असेल की जेथे क्षैतिज बेड जॉईंट शिअर सामर्थ्याचा निकष गाठला जाईल किंवा जर सर्वात वरच्या मजल्यावरील भिंत असेल की जेथे प्री कॉम्प्रेशन पातळी कमी आहे जर बेड जॉइंट शिअर सामर्थ्य बॉण्डचे सामर्थ्य चांगले नसेल मॅसोनरीच्या इतर साहित्याच्या यांत्रिक मापदंडाच्या तुलनेत चांगले असेल तर तुम्हाला हे अपयश निकष मिळू शकतात जेणेकरून अक्षीय कॉम्प्रेशन च्या निम्न स्तरा खालील हा पहिला अपयश निकष आहे आम्ही सुरू करू आम्ही इतर दोन निकषांकडे पाहू एक जेव्हा अक्षीय स्ट्रेस पातळी दरम्यानची असेल आणि तुम्ही अशी अपेक्षा कराल की दोन मजली तीन मजली लोड बियरींग मॅसोनरी बांधकामातील तळमजला आणि शेवटी एक प्रसंग की जेथे प्री कॉम्प्रेशन ची पातळी लक्षणीय उच्च आहे तर आम्ही तपासत असलेला दुसरा निकष म्हणजे युनिटच्या स्वतःमध्येच शिअर टेन्शन चे अपयश पुन्हा या सूत्रामध्ये आम्ही स्थानिक स्ट्रेसची स्थिती तपासत आहोत आणि तिचा सर्वंकश स्ट्रेसच्या स्थितीशी संबंध लावण्याचा प्रयत्न करीत आहोत भिंतीची स्वतःचीच सरासरी प्री कॉम्प्रेशन पातळी म्हणूनच तुम्हाला जर आठवत असेल तर दुसरा निकष जो आपण तपासत होतो तो शास्त्रोक्त कर्णातील टेन्शन अपयश आहे शास्त्रीय x क्रॅक तयार झाला आहे जो अपयश यंत्रणा आहे की आम्ही प्रत्यक्षात जिचा संदर्भ घेत आहोत जेव्हा आम्ही युनिटमधील शिअर टेन्शनमुळे येणारे अपयशाचे परीक्षण करीत आहोत म्हणून या विशिष्ट प्रकरणात अपयश पोहोचण्यासाठी ठेवले असतील जेव्हा प्रिन्सिपल टेन्शन स्ट्रेस जेव्हा प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस की जो युनिटच्या मध्यात आहे ह्या टेन्शन मधील विटेच्या युनिटच्या सामर्थ्यावर पोहोचतो तर निकष असे म्हणतात की जर अक्षीय कॉम्प्रेशन आणि बाजूकडील बला कडून येणार शिअर स्ट्रेसच्या संयोजना खाली प्रिन्सिपल टेन्शन युनिटच्या टेन्साईल सामार्थ्या पर्यंत पोहोचते तर तुम्हाला अपयश मिळते क्रॅक युनिटच्या मध्यभागातून मिळतो तर या विशिष्ट निकषात आपण मग मोहोर स्ट्रेसची परिभाषा वापरू मोहोरचे वर्तुळ आणि टेन्साईल स्ट्रेस काय आहे प्रिन्सिपल टेन्शन σ1 प्लेन स्ट्रेसची स्थिती भिंतीवर कार्यरत द्विअक्षीय स्ट्रेसची स्थिती τ आणि σ च्या संदर्भात आहे σy हा भिंतीवर कार्य करणारा नॉर्मल स्ट्रेस आहे τ हा भिंतीवर कार्य करणारा शिअर स्ट्रेस आहे आम्ही विटांच्या युनिटच्या मध्यभागी असलेल्या स्थितीचा विचार करीत आहोत जेव्हा यामुळे प्रिन्सिपल टेन्शन सिग्मा वन fbt च्या मूल्यांपर्यंत पोहोचतो जी यूनिटची स्वतःचीच टेन्साईल सामर्थ्य आहे आम्हाला युनिटमधील टेन्शन क्रॅक उद्भवल्यामुळे युनिटमधील भिंतीत अपयश मिळते परंतु आपल्याकडे एक छोटा पैलू आहे ज्याची काळजी घ्यावी लागेल की ज्याची आम्ही युनिटच्या मध्यभागी असलेल्या टेन्शन क्रॅकची निर्मिती अशी परिभाषा करीत आहोत तथापि आधी तयार केलेला सूत्रीकरणाचा संच युनिटच्या वर आणि खालचा बेड जॉईंट होता तर तुमच्याकडे परीमाणाचे युनिट Δy छेद Δx आणि शिअर स्ट्रेस τ वरच्या पृष्ठभागावर किंवा तळाच्या पृष्ठभागावर परिभाषित केला होता बेड जॉईंट आम्ही साध्यांच्या अपयशाबद्दल बोलत होतो तथापि या निकषात आम्ही विटांच्या युनिटच्या मध्यभागी उद्भवणारे टेन्शन क्रॅक बद्दल बोलत आहोत आणि म्हणूनच आपण आता त्या स्ट्रेस च्या सांध्यापासून ते विटेच्या मध्यापर्यंत च्या स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण करायलाच पाहिजे आणि याचा परिणाम स्वतः युनिटच्या भूमितीय प्रमाणात होतो तर हा एक पैलू आहे ज्याचा विचार करणे आवश्यक आहे आणि तेथे साध्या न्यूमेरिकल पद्धती उपलब्ध आहेत ज्या या मूल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम आहेत तर हे त्यातूनच आहे ज्याचे मूल्यं कंसात २ ३ आहे की तुम्ही तेथे २ ३τ पाहताय ते तुम्ही तेथे पाहताय की जी मुळात सांध्यांपासून विटेच्या स्वतःच्याच मध्यभागी असलेले शिअर स्ट्रेसचे परिमाण आहे जर आपण आता ही अभिव्यक्ती τ च्या दृष्टीने पुन्हा लिहिली कारण आधीची अभिव्यक्ती ही σy चे फंक्शन असणाऱ्या τ च्या दृष्टीने लिहिली होती आम्हाला पुन्हा दुसऱ्यां निकषांसाठी σy चे फंक्शन असणारे शिअर स्ट्रेसचे मुल्य हवे आहे तर वर्गमूळातील संज्ञांचा विस्तार करून आणि अभिव्यक्ती τ च्या दृष्टीने पुन्हा लिहीणे आणि अपयशाच्या सामर्थ्याचा येथे वापर करणे जे युनिटचे स्वतःचेच टेंन्साईल सामर्थ्य आहे विटेच्या मध्यभागी असलेला स्ट्रेस जर तुम्ही विटेच्या मध्यभागी काय घडत आहे हे तपासत असाल तर अक्षीय कॉम्प्रेशन पातळी σby ही σy आहे आम्ही असे गृहीत धरत आहोत की सरासरी नॉर्मल स्ट्रेस हे मूल्य असे आहे की विटेच्या मध्यभागी कार्य करणारा नॉर्मल स्ट्रेस आहे आम्ही असे गृहीत धरत आहोत की तेथे स्ट्रेस नाही इतर ऑर्थोगोनल दिशेला कार्य करणारा नॉर्मल स्ट्रेस नाही आणि शिअर स्ट्रेस २ ३τ आहे आणि मी सूत्रीकरणा वर पोहोचण्यासाठी उपलब्ध संदर्भ प्रदान करू शकेन परंतु विटेच्या मध्यभागाच्या सांध्यावर असलेल्या स्ट्रेसच्या स्थितीचे हे एक सरलीकरण आहे तर हे युनिट उंची आणि युनिट रुंदी मधील प्रमाण विचारात घेऊन येथे पोहोचले आहे या प्रकरणात युनिट रुंदी म्हणजे युनिटची लांबी युनिटच्या उंचीपेक्षा चार पट जास्त घेतली जाते तर ती भूमिती असणार आहे ते भूमिकेवर अवलंबून असेल आणि म्हणून जर तेथे विचलन असेल जर तेथे युनिट परिमाणांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण विचलन असेल तुम्ही २ ३ ही संख्या असावी कारण ती Δx ते Δy गुणोत्तराच्या गृहीतका मुळे येते ठीक आहे तर हा आमचा दुसरा निकष आहे जेथे आम्ही सरासरी पातळी भिंतीमधील प्री कॉम्प्रेशन ची पातळी किंवा भिंतीमधील सरासरी नॉर्मल स्ट्रेस दरम्यान च्या श्रेणीची अपेक्षा करतो बरोबर ते फारच उंच किंवा फारच कमी देखील नाही आणि आम्ही बाजूकडून येणारे बल आणि अक्षीय बल स्वतःच एकत्रित आल्याने टेन्शन क्रॅकिंग तयार झाल्यामुळे त्या श्रेणीतील अपयश यंत्रणा असल्याची अपेक्षा करतो आपण पहात असलेला तिसरा निकष म्हणजे मॅसोनरीच्या क्रशिंगमुळे येणारे अपयश आणि हा तिसरा निकष होता तिसरी अपयश यंत्रणा जिचा मी उल्लेख केला होता आणि येथे आपण ज्या गोष्टीबद्दल बोलत आहोत ते भिंतीमध्ये आधीपासूनच अस्तित्वातील बाजूकडून येणारे बल आणि उच्च प्री कॉम्प्रेशन च्या एकत्रीकरणा अंतर्गत आहे भिंतीचे कॉम्प्रेस्ड् टोक भिंतीच्या एका टोकाला उत्थान अनुभवाला येत आहे तर भिंतीचे दुसरे टोक प्लेनमधील बलाच्या कृती अंतर्गत वाढते कॉम्प्रेशन अनुभवत आहे प्री कॉम्प्रेशन पातळी मूलतः उच्च असेल तर त्यांच्या वाढीव कॉम्प्रेशन अंतर्गत कॉम्प्रेशन ची फ्लेक्झरल कॉम्प्रेशन ची शेवटची मॅसोनरीच्या स्वतःच्याच क्रशिंग सामर्थ्याशी संबंधित मूल्यांपर्यंत अत्यंत जवळ पोहचण्याची शक्यता असते जेणेकरून तिसरा निकष होतो की जो मॅसोनरी भिंतीमध्ये अपयशाची स्थापना करतो तर या विशिष्ट प्रकरणात मी दाखविलेला फोटोग्राफ जर तुम्हाला आठवत असेल तर की जो भिंतीच्या टोकाचा असून जेथे क्रशिंगचे अपयश अनुभवायला सुरुवात होते या टोकाला क्रशिंगचे अपयश अनुभवले जात आहे ते फ्लेक्झरल कॉम्प्रेशन मध्ये आहे ते थेट कॉम्प्रेशन नाही परंतु ते फ्लेक्झरल कॉम्प्रेशन आहे आणि हाच आधार आहे जो आम्ही अपयशाच्या निकषा साठी वापरत आहोत म्हणूनच तुम्हाला मॅसोनरीच्या क्रशिंग अपयशाच्या सामर्थ्याची गरज आहे या प्रकरणात मॅसोनरीचे क्रशिंग सामर्थ्य जे मागील निकषात टेन्शन मधील युनिटच्या अपयशाकडे आम्ही पाहत होतो परंतु येथे आम्ही असेंबली चे स्वतःचेच मॅसोनरीचे कॉम्प्रेशन मधील अपयशाचे सामर्थ्य पाहत आहोत तर आता जेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा मान मुल्लर निकषावरून आठवत असेल तेव्हा आमच्याकडे σa होता की जेथे कॉम्प्रेशन च्या पातळीत घट येत आहे आणि σb की जेथे कॉम्प्रेशन च्या पातळीत वाढ येत आहे आम्ही अयशस्वी निकष काय आहे ते परिभाषित करण्यासाठी σb कडे पाहात आहोत जेव्हा σb मॅसोनरीचे एक अक्षीय कॉम्प्रेसिव सामर्थ्य fu गाठते तेव्हा तुमच्याकडे अयशस्वितेची स्थापना होते आम्ही हे τ च्या संदर्भात पुन्हा लिहीत आहोत आणि आता आमच्याकडे भिंतीतील स्वतःशीच सरासरी नॉर्मल स्ट्रेस σy शी संबंधित असलेल्या सरासरी शिअर स्ट्रेस च्या दरम्यानचा संबंध आहे येथे अपयशाचा निकष fu आहे यामागे तो टेन्साईल कर्णातील टेन्शन अपयश fbt आहे युनिटचे टेन्साईल सामर्थ्य तर पहिल्या बाबतीत ते सांध्यांचे शिअर सामर्थ्य आहे तर प्रणालीच्या स्वतःच्याच अपयशाची परिभाषा करण्यासाठी आम्ही तीन साहित्याचे यांत्रिक मापदंड आणत आहोत ठीक आहे म्हणून आता आम्ही तीन वेगळे पाहिले तीन वेगवेगळ्या श्रेणी आमच्याकडे कमी प्री कॉम्प्रेशन दोहोंच्या दरम्यानचे प्री कॉम्प्रेशन आणि उच्च प्री कॉम्प्रेशन पातळ्या आहेत आता तुम्ही उच्च प्री कॉम्प्रेशन पातळीची अपेक्षा करू शकता आपण असे म्हणूया की भिंत एक खूपच स्क्वॅट भिंत नाही जर तुमच्याकडे खूपच स्लेंडर भिंत असेल जर तुमच्याकडे तुलनेने स्लेंडर भिंत असेल तर बाजूकडून येणारे बल आणि गुरुत्वबलाचा समतोल करण्यासाठी उपलब्ध आडव्या छेदाचे क्षेत्र स्क्वॅट भिंतीच्या तुलनेत कमी आहे तर स्लेंडर भिंतीमध्ये उच्च प्री कॉपरेशन असताना तुम्हाला फ्लेक्झरल क्रशिंग यंत्रणा मॅसोनेरी भिंतीमध्ये बाजूकडून येणाऱ्या बलाच्या आणि गुरुत्वीय बलाच्या कृती खाली घडून येताना मिळू शकते तर आम्ही मुळातच भिंतीच्या प्रसर गुणोत्तराच्या दृष्टीने आणि साहित्याच्या सामर्थ्याच्या दृष्टीने सर्व शक्य भौमितीक एकीकरणाकडे पहात आहोत म्हणूनच जेव्हा आम्ही हे स्थानिक स्ट्रेसेसच्या पातळीवर परिभाषित करतो आणि त्याचा संबंध सर्वंकष स्ट्रेसेसशी करतो तर एका मॅसोनरी भिंतीमध्ये बाजूकडून येणारे बल अक्षीय बल सुसंवाद काय आहे हा आमच्यासाठी नंतर सुद्धा स्ट्रेस परिणामीच्या दृष्टीने स्थापन करण्यासाठी आधार बनतो की बरोबर तुम्ही अक्षीय बल बेंडींग मोमेंट परस्पर संवाद P M परस्पर संवादाशी परिचित आहात की जो आम्ही काँक्रीटच्या डिझाईन साठी वापरतो मॅसोनरीमध्ये दिले आहे की प्लेन यंत्रणा सामान्यत शिअरचे प्रभुत्व असणाऱ्या यंत्रणा असतात शिअर सामर्थ्य असे आहे की ज्यावर बाजूकडून येणाऱ्या बलाचा लक्षणीय परिणाम होतो आणि हे तेच आहे ज्याचा आम्हाला विचार करण्याची आवश्यकता आहे जेव्हा आम्ही शिअर भिंतीचे डिझाईन तपासतो आणि म्हणूनच आम्ही एक समान आधार वापरू हा स्ट्रेसेसच्या पातळीवर आहे परंतु आम्ही परिणामी बलाच्या कृती अंतर्गत त्याची तपासणी करणार आहोत शिअर बल आणि अक्षीय बलाच्या दरम्यान चे परस्पर संवाद पृष्ठभाग विकसित करण्यासाठी आम्ही समान आधार वापरू म्हणूनच आम्ही तपासलेल्या तीन वेगवेगळ्या अयशस्वी यंत्रणेच्या आधारावर की जे आम्ही आत्तापर्यंत तपासलेत की जे मुळातच प्लेन मधील कृती अंतर्गत सर्व शक्य अपयशी यंत्रणा समाविष्ट करतात आम्ही प्रथम सांध्यांच्या अपयशाकडे पाहिले मग आम्ही शिअर टेन्शनमुळे येणाऱ्या अपयशाकडे पाहिले दुसरा झोन नारंगी झोन की जो तुम्ही तेथे बघत आहात आणि मॅसोनरीच्या स्वतःच्याच क्रशिंग मुळे येणारा उच्च प्री कॉम्प्रेशन पातळीच्या अपयशासह तिसरा झोन म्हणून आम्ही मान मुल्लर निकषांवर आधारित प्रत्येक झोनसाठी अभिव्यक्ती विकसित केली आपल्याकडे τ बरोबर घट झालेले कोहेजन अधिक μ गुणिले σy आहे की जेथे μ पुन्हा प्रथम निकष असल्याने घट झालेला घर्षण गुणांक आहे जर तुम्ही तो निकष वापरला तर तुम्हाला पहिल्या झोनमध्ये डॉटेड लाईनचा पहिला संच मिळेल ते करू शकते ते मुळातच एखाद्या बिंदूला आच्छादेल किंवा दुसऱ्या निकषाच्या संदर्भात τ च्या बाबतीत अधिक मूल्यवान होईल बरोबर मी ज्याबद्दल बोलत आहे मी येथे या लाईनचे निरीक्षण करीत आहे माझ्याकडे τ साठी अभिव्यक्ती आहे माझ्याकडे अभिव्यक्ती आहे आता σy च्या विशिष्ट श्रेणीच्या पलीकडे शिअर टेन्शनमुळे दुसऱ्या अभिव्यक्तीचे अपयश हे अधिक गंभीर बनते जे तीन मूल्यांमधून कमी असते ते अक्षीय कॉम्प्रेशन च्या दरम्यानच्या श्रेणीसाठी होते निकष शिअर टेन्शन अपयशाद्वारे नियंत्रित असतो तर तुम्ही पाहता की मध्यवर्ती भागात त्याचे प्रतिनिधित्व करणारे समीकरण आहे

दरम्यानच्या झोनसाठी σy च्या संदर्भात तो सर्वात कमी स्ट्रेस शिअर स्ट्रेस बनतो आणि तिसऱ्या झोनसाठी आमच्याकडे तिसरी लाईन आहे आणि तुम्ही बघता की ते मूल्य σy च्या फंक्शन साठी शिअर स्ट्रेस τ चे सर्वात कमी मूल्य बनते तर तुम्ही मूलतः या तीन अभिव्यक्तींचा साहित्याच्या सामर्थ्यासाठी वापर करू शकता की ज्या दिलेल्या प्रकरणात तुमच्यासाठी उपलब्ध आहेत वेगवेगळ्या समीकरणांद्वारे संचालित या तीन लाईन काढा तिन्हीपैकी सर्वात कमी अपयशी पृष्ठभाग तयार करेल तर तुम्ही काय पहात आहात तीन काळ्या डॉटेड लाईन लाल ने आच्छादलेले अपयशाचे प्लेन आहे अर्थात ह्या अपयशाच्या प्लेनवर सापेक्ष सामर्थ्याचा परिणाम होणार आहे ज्याचा आपण येथे विचार केला आहे कोहेजनचे मूल्य घर्षण गुणांकाचे मूल्य युनिटच्या टेन्साईल सामर्थ्याचे मूल्य मॅसोनरीची क्रशिंग सामर्थ्याच्या अपयशाचे मूल्य आणि हे Δx छेद Δy या गुणोत्तरावर देखील अवलंबून आहे म्हणून भूमिती आणि साहित्याचे गुणधर्म एखाद्या भिंतीसाठी अपयशाचे प्लेन काय आहे त्यावर किंवा आम्ही तपासत असलेल्या भिंतीच्या स्वतःच्याच दिलेल्या अपयशाच्या झोनवर परिणाम करणार आहे तर हे अपयशाचे कार्यक्षेत्र जे बाजूकडून येणाऱ्या बला अंतर्गत द्विअक्षीय स्ट्रेस ची स्थिती आणि मृत वजनाच्या अक्षीय बलामुळे येणारे कॉम्प्रेशन आणि सुपरईम्पोज्ड् भारामुळे येणारे प्री कॉम्प्रेशन चे प्रतिनिधित्व करीत आहे तर हा मान मुल्लर च्या निकषाचा विस्तार आहे जो आता अपयशाचे प्लेन मिळविण्यासाठी आधार म्हणून दिला गेला आहे परंतु लक्षात ठेवा आम्ही अद्याप स्ट्रेसेसच्या पातळीवर कार्य करीत आहोत आंम्हाला ते करणे आवश्यक आहे कारण मान मुल्लर च्या सिद्धांताच्या विशिष्ट मर्यादा आहेत प्रामुख्याने मी म्हंटल्याप्रमाणे तुम्ही डिझाईन मध्ये या निकषाचा वापर करीत असाल किंवा तुम्ही एखाद्या इमारतीत स्ट्रेसेसच्या स्थितीचे परिक्षण करत असाल तर प्रत्येक वेगवेगळ्या बिंदु वरील प्रत्येक मॅसोनरी पॅनलला स्ट्रेसचे भिन्न मुल्य मिळेल बरोबर म्हणूनच हे प्रत्यक्षात बरेच सरलीकरण आहे जर आपण हे वापरून मॅसोनरी पॅनल मध्ये एका बिंदूवर फक्त अयशस्वी स्ट्रेसचा अंदाज लावला तर ज्यावर आपण नुकतेच आलो आहोत त्या अपयशाच्या प्लेनचा वापर करून दुसरा पैलू म्हणजे स्ट्रेस ची स्थिती एकसंध नाही आणि म्हणूनच स्ट्रेस पातळीवर अपयशाच्या प्लेन्स् ची व्याख्या करणे ही एक समस्या प्रधान बाब आहे तसेच त्या वस्तुस्थितीचा विचार करता आम्हाला माहित आहे की मॅसोनरीतील एका दिशेच्या विरुद्ध दुसऱ्या दिशेचे सामर्थ्य भिन्न असतील आम्ही कामातून देखिल पाहिले आहे मी पेज चे सादर केलेले प्रायोगिक कार्य की तेथे बेड जॉइंट्स प्रिन्सिपल स्ट्रेसेसच्या भिन्न अभिमुखतांमध्ये अयशस्वी यंत्रणेत भिन्नता आहे म्हणून तुम्ही स्ट्रेस स्थितीकडे पहात नाही जी मिळवणे खूप सोपे आहे दुसरी समस्या अशी आहे की मान मुल्लर निकष परीक्षेच्या अधीन असलेल्या मॅसोनरी पॅनलमध्ये क्रॅक तयार झाल्यानंतर खरोखरच पुनर्वितरण विचारात घेत नाही तर ज्या क्षणी तेथे थोडी ईनइलॅस्टीसिटी असेल तेव्हाच स्ट्रेसचे पुनर्वितरण केले जाईल आणि म्हणूनच आम्ही गृहीत धरलेला अभिव्यक्तीचा संच रेषीय लवचिक गणनेच्या संचाच्या आधारावर आहे आणि आम्ही नंतर अपयश सामर्थ्य वापरत आहोत नंतर निकष स्थापित करण्यात सक्षम होण्यासाठी साहित्याचे सामर्थ्य वापरु तर हे पुनर्वितरण असे आहे की जे तुमच्या अभिव्यक्त्यांमध्ये किंवा अपयशाच्या प्लेनमध्ये स्वतःशीच विचारात घेतले जाणार नाही आणि दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे तुम्ही कोड डिझाईन प्रक्रियेची व्याख्या कशी करतात हे पहिले तर ते आम्ही कार्य करत असलेल्या स्ट्रेसेसच्या स्थितीत नाहीत आंम्हाला स्ट्रेस परिणामावर कार्य करणे आमच्यासाठी सोपे होईल आणि म्हणूनच शक्य असल्यास स्ट्रेस परिणामापर्यंत ही अभिव्यक्ती वाढविणे उपयुक्त आहे तर जर तुम्ही लिमिट स्टेट दृष्टिकोन पाहत असाल किंवा जर तुम्ही कामगिरीवर आधारित दृष्टिकोन पाहत असाल आणि जर लिमिट स्टेट्स दोन्ही प्रबलित नसलेल्या मॅसोनरीसाठी आणि प्रबलित मॅसोनरीसाठी डिझाईन केल्या गेल्या तर जर हा एक मनोरंजक निकष ठरेल एक मनोरंजक अभिव्यक्तींचा संच की जो तुम्ही परस्पर संवाद परिभाषित करण्यासाठी वापरू शकता आणि मी मॅसोनरीच्या भिंतीमधील बाजूकडून येणारे बल अक्षीय बल बाजूकडून येणारे बल H आणि अक्षीय बल N परस्पर संवादाचा उल्लेख करीत होतो आम्ही ते प्रबलित नसलेल्या मॅसोनरीसाठी करू शकलो असतो आणि त्याच गोष्टीचा विस्तार प्रबलित मॅसोनरीसाठी सुद्धा केला असता तर भिंतीच्या पॅनलच्या स्वतःच्याच बल परिणामी वर येथून पुढे आम्ही कार्य करू ठीक आहे तर प्लेन मधील सामर्थ्याची तपासणी सुरू करण्यासाठी आम्ही आता मॅसोनरीच्या भिंतीवरील प्लेनमधील सामर्थ्याची तपासणी करीत आहोत आणि पुन्हा त्याच प्रकारे ज्या वेगवेगळ्या झोनमध्ये आम्ही अयशस्वी झालेल्या प्लेनची तपासणी केली की जो मान मुल्लरच्या निकषच्या उपयोजनाचा शेवटचा परिणाम होता तुमच्याकडे कमी प्री कॉम्प्रेशन माफक किंवा दरम्यानचे प्री कॉम्प्रेशन च्या पातळ्या आणि उच्च प्री कॉम्प्रेशन होता त्याच तीन परिस्थितींचा विचार केला जाऊ शकतो जेथे पहिली अपयश यंत्रणा जिचा आम्ही प्रयत्न करू आणि फ्लेक्झरल वर्चस्व असलेल्या यंत्रणा तपासू ज्याचा अर्थ भिंत जेव्हा डीफॉर्मेशन च्या अधीन होते आणि जेव्हा ती बाजूकडून येणाऱ्या बलामुळे आणि अक्षीय कॉम्प्रेशन च्या अस्तित्वा मध्ये डीफॉर्मेशन अनुभवते म्हणून भूमिती येथे आली आहे प्रसर गुणोत्तराच्या आधारे जर तुम्ही सर्व संभाव्यतेत स्लेंडर भिंतीकडे पाहत असाल तर तुम्हाला फ्लेक्झर चे वर्चस्व असलेली यंत्रणा मिळू शकते म्हणजे तुमच्याकडे एक प्रदेश आहे जेथे भिंतीमध्ये अपलिफ्ट आहे आणि एक प्रदेश जेथे भिंतीमध्ये कॉम्प्रेशन आहे तर प्री कॉम्प्रेशन पातळी जास्त असल्यास वाढीव कॉम्प्रेशन आंम्हाला फ्लेक्झर क्रशिंग यंत्रणेकडे नेऊ शकते तर दुसऱ्या टोकाला तुम्हाला खरोखरच क्रॅकिंग येत आहे जी फ्लेक्झर च्या अंतर्गत टेन्साईल क्रॅकिंग आहे तर पहिली यंत्रणा जिची आम्ही तपासणी करू शकतो आणि एकूणच अभिव्यक्ती ठेवू शकतो ते म्हणजे एक फ्लेक्झर फ्लेक्झर वर्चस्व असलेल्या यंत्रणा किंवा प्लेनमधील फ्लेक्झर वर्चस्व असणाऱ्या यंत्रणा आणि मग आम्ही इतर दोन यंत्रणांची तपासणी करू जी पुन्हा शिअरच्या सरकण्याची यंत्रणा आहे जिथे आपण पाहिले की तेथे एका सांध्यामध्ये अपयश आहे जे शिअरचे वर्चस्व असलेले वर्तन आहे आणि नंतर कर्णातील क्रॅक तयार होतात एक्स क्रॅकिंग फ्लेक्झर यंत्रणे ऐवजी पुन्हा एक शिअर यंत्रणा आहे आणि यामध्ये स्पष्टपणे भिंतीच्या प्रसर गुणोत्तराची भूमिका आहे आणि त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत तेथे प्रथम भिंतीच्या प्रसर गुणोत्तराची भूमिका आहे आणि भिंतीमध्ये अस्तित्वात असलेल्या सीमेवरील अटींद्वारे देखील भूमिका पार पाडली जाते तुमच्याकडे शीर्षस्थानी फिरणे मुक्त आहे की नाही भिंत तिच्या उभ्या सीमांच्या अटींच्या बाबतीत कॅंटीलिव्हर्ड आहे ती शीर्षस्थानी फिरण्यास मुक्त आहे किंवा ती शीर्षस्थानी पुन्हा फिरण्यास प्रतिबंधित आहे का तर भूमिती आणि सीमारेषेच्या स्थितीपर्यंत जे दोन पैलू प्रत्यक्षात येतील ते प्रसर गुणोत्तर आहेत आणि भिंत शीर्षस्थानी फिरण्यास मुक्त आहे की नाही किंवा शीर्षस्थानी फिरण्यावर काही प्रतिबंध आहेत की नाही बाजूकडील डीफाॅर्म्ड् आकारातील कॅंटीलिव्हर्ड फिरण्यासाठी मुक्त असणारी भिंत आम्ही तपासणार आहोत किंवा शीर्षाच्या फिरणाऱ्या संयमांमुळे शिअरचे डीफॉर्मेशन रेखाचित्र आणि मग अर्थातच साहित्याच्या सामर्थ्या द्वारे पार पाडलेल्या भूमिकेचे परीक्षण केले आहे तुमच्याकडे बेड जॉईंटचे शिअर सामर्थ्य मॅसोनरीचे कॉम्प्रेशन सामर्थ्य आणि मॅसोनरीच्या टेन्साईल सामर्थ्या दरम्यान सापेक्ष सामर्थ्य असू शकते पूर्वी आम्ही मान मुल्लरच्या निकषात पाहिले होते जेव्हा युनिटचे टेन्साईल सामर्थ्य पूर्ण झाले तेव्हा दुसरा निकष होता परंतु आता तुम्ही त्यास युनिट किंवा माॅर्टरच्या दृष्टीने परीक्षण करणार नाही तर तुम्ही शोधत आहात मॅसोनरीच्या टेन्साईल सामर्थ्यावर तर त्याऐवजी fbt आम्ही मॅसोनरीच्या टेन्साईल सामर्थ्याकडे पाहण्यास सुरुवात करू आणि त्याच कारणामुळे मॅसोनरीच्या टेन्साईल सामर्थ्याचा अंदाज म्हणून आपण आधी पाहिलेली कर्णातील कॉम्प्रेशन चाचणी उपयुक्त ठरू शकते चला तर मग पहिला निकष तपासू पहिली यंत्रणा प्लेन मधील फ्लेक्झरल यंत्रणा आणि येथे आम्ही खरोखरच एका भिंतीचा विचार करीत आहोत जिच्या वरच्या आणि खालच्या बाजूस सीमा आहेत हे अर्थातच दोन बाजूंच्या किनारांवर मुक्त आहेत ही एक आदर्श परिस्थिती आहे जिथे तुम्हाला तेथे रिटर्न वॉल मिळू शकण्याची स्थिती असू शकते भिंत फ्लॅंज्ड् असून तुमच्याकडे भिंतीचा स्पॅंड्रेल असू शकतो की जो बाजूकडच्या सीमेची अट सुद्धा असू शकतो तथापि आम्ही एक आदर्श प्रकरण तपासत आहोत जेथे बाजूकडच्या किनारांवर भिंत मुक्त आहे आणि स्वतःच्या वजनाखाली आहे आणि तेथे सुपरईम्पोज्ड् गुरुत्वाकर्षणाचे भार आहेत आणि तेथे भिंतीवर बाजूकडून येणारा भार कार्यरत आहे म्हणून आम्ही खरोखर भिंतीचे स्वतःचे वजन तपासतो जे P म्हणून दिलेले आहे तेथे सुपरईम्पोज्ड् भार आहे आम्ही असे गृहीत धरू शकतो की सीमारेषेवर अवलंबून आहे असे गृहीत धरले आहे की तेथे सुपरईम्पोज्ड् भाराची थोडी विक्षिप्तता आहे आणि तेथे भिंतीवर कार्यरत बाजूकडून येणारे बल H म्हणून नियुक्त केले आहे भिंतीची लांबी l आणि भिंतीची उंची h आहे तर जर तुम्ही परिणामी बल तपासणार असाल की ज्यावर आम्हाला कार्य करण्याची आवश्यकता आहे तुमच्याकडे परिणामी अक्षीय बल N आहे तुमच्याकडे परिणामी शिअर बल H आहे आणि बाजूकडून येणारे बल आणि भिंतीची उंची h मुळे भिंतीवर मोमेंट कार्यरत आहे तर आम्ही वेगवेगळ्या विभागातील बलांची तपासणी करणार आहोत आणि आम्ही असे गृहीत धरत आहोत की सर्व परिणामी बल भिंतीच्या स्वतःच्या मधल्या प्लेनमध्ये समाविष्ट केले आहेत आणि आम्ही प्रणालीमधील उभ्या समतोल आणि रोटेशनल समतोल या अटींसाठी समतोल समीकरणे लिहू शकतो तर उभ्या समतोलापासून तळाशी असलेले अक्षीय बल म्हणजे स्वतःच्या वजनाची आणि शीर्षस्थानी सुपरईम्पोज्ड् अक्षीय बलाची बेरीज म्हणूनच तुमच्यासाठी जेथे तुम्ही स्ट्रेस चा अंदाज करत आहात तेथे काळजी घेणे महत्त्वाचे आहे जर तुम्ही मध्य उंचीवर भिंतीमध्ये स्ट्रेसच्या वितरणाचा अंदाज लावत असाल तर त्या स्वतःच्या वजनाच्या योगदानाबद्दल काळजी घ्या ज्याचा विचार केला जात आहे जर तुम्ही शीर्षस्थानी असाल तर स्वतःच्या वजनाचे कोणतेही योगदान नाही जर खाली असाल तर तुंम्हाला भिंतीच्या स्वतःच्या वजनाचे संपूर्ण योगदान आहे तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि तुम्ही कुठल्या प्लेनवर गणना करीत आहात म्हणूनच तुम्ही सामान्यतः फ्लेक्झरल कॉम्प्रेशन अपयशाकडे पहात असाल बरोबर तर मला भितींच्या तळाशी असलेल्या फ्लेक्झरल कॉम्प्रेशन अपयशाकडे लक्ष देणे आवडेल कारण तेथेच कॉम्प्रेस्ड् काठावर फ्लेक्झरल कॉम्प्रेशन मूल्य अधिकतम होणार आहे परंतु तुम्हाला कर्णातील टेन्शन अपयशाला बघण्याची आवड असल्यास कर्णातील टेन्शन अयशस्वी होण्याची शक्यता सामान्यतः भिंतीच्या पॅनलच्या स्वतःच्याच मध्यभागापासून सुरू होते आणि म्हणूनच लक्षात ठेवा की आम्ही वीट युनिटच्या मध्यभागी त्याच पद्धतीने गणना केली आहे ज्यामुळे संपूर्ण भिंतीचे पॅनल सामान्यतः शिअर क्रॅक्स् कर्णातील शिअर क्रॅक्स् मध्यभागी सुरू होतात कारण जास्तीत जास्त शिअर स्ट्रेसचे वितरण भिंतीच्याच स्वतःच्या मध्यभागावर होते आणि तेथे तुमची गणना भिंतीच्या मध्य उंचीवर असेल आणि म्हणूनच तुम्ही अक्षीयांच्या योगदानाचा विचार केला पाहिजे जो स्वतःचे वजन आहे भिंतीच्याच स्वतःच्या अर्धा भाग आहे म्हणूनच जरी आम्ही स्ट्रेस परिणामींवर कार्य करीत असलो तरी आम्ही भिंंतीतील स्वतःच्याच अपयशाची परिभाषा कुठे करतो याविषयी तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे बाजूकडून येणारे बल गुणिले भिंतीची उंची शीर्षाकडील मोमेंट आणि तळाच्या मोमेंट द्वारा संतुलित केली जाते आणि येथे शीर्षाकडे असणारी मोमेंट आणि तळाकडे असणारी मोमेंट शीर्षाकडील अक्षीय बल परिणामी गुणिले शीर्षाकडील विक्षिप्तपणा आणि तळाकडील अक्षीय परिणामी गुणिले तळाकडील विक्षिप्तपणाच्या स्वरूपात दर्शविली जाते ठीक आहे तर आम्ही प्लेन मधील फ्लेक्झर यंत्रणा तपासण्यास सुरुवात करतो आम्ही तीन वेगवेगळ्या टप्प्यात पाहत आहोत मी प्रथमतः टेन्साईल क्रॅकिंग टप्प्याचा संदर्भ घेईन तर भिंत बाजूकडून येणाऱ्या बलाने आणि गुरुत्वाकर्षणाच्या अधीन असल्याने तुम्हाला भिंतीच्या तळाशी क्रॅकिंग मिळू शकते बरोबर आणि जसजशी क्रॅकिंगची प्रगती होत आहे तसे बाजूकडून येणारे बल आणि गुरुत्व बलांच्या संयोजनाने संतुलित करण्यासाठी उपलब्ध क्षेत्रामध्ये घट आहे आणि शेवटी शेवटी आपण क्षेत्र कमी केले आहे आणि संभाव्यतः भिंतीत घडणारे क्रशिंग हीच आम्ही तपासत असलेली यंत्रणा आहे तर टेन्साईल क्रॅकिंग चा पहिला टप्पा आपण एक भिंत पाहू जी ची जाडी t लांबी l आहे ती अक्षीय बल N आणि एक मोमेंट M च्या अधीन आहे तर प्रत्यक्षात काय घडत आहे ते आहे या टप्प्यावर आम्ही असे गृहीत धरत आहोत की स्ट्रेसेसचे वितरण रेषात्मक लवचिक आहे त्रिकोणीय वितरण पाहिले जात आहे आणि भिंतीच्या आडव्या छेदाचा भाग प्रत्यक्षात M आणि N यांच्या सापेक्ष मूल्यांवर अवलंबून टेन्शनमध्ये जाऊ शकतो आणि म्हणूनच जर तुम्ही असे गृहीत धरत असाल की भिंतीत लक्षणीय प्री कॉम्प्रेशन आहे तर क्रॅकिंगसाठी लक्षणीय बाजूकडून येणारे बल आवश्यक आहेत भिंतीमध्ये आता टेन्साईल स्ट्रेसेस निर्माण झाले आहे अशी परिस्थिती आपण गृहीत धरू या तुमच्याकडे भिंतीवरील आडव्या छेदाचा एक भाग आहे जो टेन्साईल स्ट्रेसेसच्या अधीन आहे बाकीचे कॉम्प्रेशन मध्ये आहे काठावरचा कॉम्प्रेसिव स्ट्रेस सिग्मा आणि अक्षीय बल परिणामी N ची विक्षिप्तता e भिंतीच्या मध्यभागी असलेल्या रेषेशी संबंधित आहे आता येथे आमच्याकडे भिंत बेड जॉईंटशी काटकोनात असलेल्या टेन्शनच्या अधीन आहे आणि म्हणूनच बेड जॉईंटशी काटकोनात कार्यरत असलेल्या टेन्शन fmt सह बेड जॉईंटच्या टेन्साईल सामर्थ्यात आंम्हाला रस आहे आता तुम्ही असे समजू शकता की भिंतीमध्ये शून्य टेन्साईल सामर्थ्य आहे किंवा गृहित धरा की fmt एक मर्यादित मूल्य आहे जर fmtएक मर्यादित मूल्य असेल क्रॅकिंग तेव्हाच उद्भवेल जेव्हा टेन्साईल स्ट्रेस fmt ला पोहचेल जर तुम्ही भिंतीवर शून्य टेन्साईल सामर्थ्य आहे असे गृहीत धरले तर नंतर ज्या क्षणी तुमच्याकडे टेन्शन असेल जेव्हा आमच्याकडे मर्यादित विक्षिप्तपणा असेल तुम्हाला भिंतीतील स्वतःचेच क्रॅकिंग मिळणे सुरू होईल तर बेड जॉईंटचे टेन्शन सामर्थ्य येथे fmt आहे असे गृहीत धरून बेड जॉईंटच्या स्वतःच्याच टेन्साईल सामर्थ्याच्या ज्ञानासह क्रॅकिंग मोमेंट लिहिली जाऊ शकते पुन्हा मोमेंट अक्षीय स्ट्रेस परिणामीच्या स्वरुपात प्रतिनिधित्व करीत आहे अक्षीय बल परिणामी N गुणिले विक्षिप्तपणा e आणि या प्रकरणात आम्ही हे अक्षीय स्ट्रेस अधिक बेंडींग पासून येणाऱ्या स्ट्रेसच्या स्वरूपात लिहीत आहोत आणि बेड जॉईंट f mt च्या शून्य नसलेल्या मूल्याचे टेन्साईल सामर्थ्य असलेल्या या अतिरिक्त प्रतिकार शक्तीसह आम्ही लिहितो हे जाडी t आणि लांबी l च्या आडव्या छेदाच्या सेक्शन मॉड्युलस च्या संदर्भातील आहे आता जर तुम्ही समान अभिव्यक्ती वापरत असाल f mt आणि ते शून्य घेत असाल तर जेव्हा विक्षिप्तपणा l6 च्या बरोबरीने असेल तेव्हा क्रॅकिंग उद्भवणारी शास्त्रीय स्थिती तुम्हाला मिळेल तर हा पहिला टप्पा आहे हा पहिला टप्पा आहे तर मला वाटते की हा विशिष्ट अभ्यास करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसह आमच्यात एक सामान्य गोंधळ उडाला आहे तीन टप्प्यांच्या लोडिंग चा हा पहिला टप्पा आहे म्हणून ही अपयश यंत्रणा अपयश यंत्रणा अंतिम अपयश यंत्रणा नाही ही सर्व्हीसॅबिलीटी अटींच्या अंतर्गत आहे क्रॅकिंग सर्व्हीसॅबिलीटीच्या अंतर्गत उद्भवत आहे ही अल्टीमेट लिमिट स्टेट नाही माझ्यासाठी अंतिम मर्यादा स्थिती म्हणजे भिंतीवरील निर्णायक अपयश आता जे घडले आहे ते टेन्साईल फ्लेक्झर क्रॅकिंग आहे परंतु ती अल्टीमेट लिमिट स्टेट नाही हे फक्त एक आहे की केवळ प्रारंभिक स्थितींपैकी एक आहे किंवा किमान सर्व्हीसॅबिलीटी लिमिट स्टेट आहे तर जसजशी प्रगती होते तसतसे भिंतीमध्येच स्वतःचेच फ्लेक्झरल क्रशिंग होणार आहे तर काय महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही अपयश यंत्रणेचा अंदाज लावत असता अंतिम क्रशिंगच्या परिस्थिती संबंधित मोमेंटची तुलना तुम्ही Mcrack शी करू शकत नाही Mcrack सर्व्हीसॅबिलीटी पातळीवर आहे Mcrack सर्व्हीसॅबिलीटी पातळीवर आहे परंतु Mu अल्टीमेट लिमिट स्टेट आहे बरोबर आम्ही या टप्प्यावर परत येऊ कारण तुम्ही Mcrack ची तुलना करू शकत नाही आणि Mu त्यांच्या मागणीच्या एकाच पातळीवर नाही ते मागणीच्या अगदी भिन्न पातळीवर आहेत एक सर्व्हीसॅबिलीटी आहे दुसरी अल्टीमेट ठीक आहे दुसरा टप्पा क्रॅकिंग नंतरचा आहे क्रॅकिंग नंतर तुमच्याकडे आडवा छेद कमी केला आहे आणि आता समतोल आडव्या छेदाच्या आंशिक विभागात आहे तर बाजूकडून येणाऱ्या बलाच्या दिशेमुळे ज्या भागाचे अपलिफ्ट झाले आहे तुम्ही त्यास भिंतीचे हिल म्हणून संबोधतात आणि दुसरे टोक जे जास्त प्री कॉम्प्रेशन अनुभवत आहे ते म्हणजे भिंतीच्या पायाचा टो तर तुमच्याकडे टो वाढलेल्या कॉम्प्रेशन पातळीकडे जात आहे आणि क्रशिंग मध्ये यशस्वी होऊ शकतात तर आम्ही टो क्रशिंग म्हणून यंत्रणेचा संदर्भ देतो परंतु असे काय घडले आहे की सर्व्हीसॅबिलीटी स्थिती हिल क्रॅकिंग आहे बरोबर तर हिल क्रॅकिंग म्हणजे जेव्हा बेड जॉईंटची टेन्साईल सामर्थ्य सर्व्हीसॅबिलीटी लिमिट स्टेटला पोहचते तेव्हा अंतिमतः टो चे क्रशिंग उद्भवेल तर मग भिंतीमधील क्रॅकिंग नंतरचा हा टप्पा आपण तपासू fa येथे भिंतीवरील अक्षीय स्ट्रेस पातळी भिंतीतील उभा स्ट्रेस सरासरी उभा स्ट्रेस fa च्या समान आणि आता आम्ही एक आंशिक विभाग विचारात घेत आहोत जो ह्यॅच्ड् निळा प्रदेश आहे जो की H आणि अक्षीय भार सुपरईम्पोज्ड् भार आणि भिंतीच्या स्वतःच्या वजनाच्या एकीकरणाशी समतोल साधत आहे तथापि तुम्ही येथे काय पाहता ते स्ट्रेसेसचे वितरण अद्याप रेषीय लवचिक मानले जाते ठीक आहे तर आम्ही क्रॅकिंग नंतरच्या टप्प्यात आहोत परंतु तरीही रेषात्मक लवचिक आहे आम्ही गृहीत धरलेली ईनइलॅस्टीसिटी ही क्रॅकिंग आणि टेन्शनचे स्वतःचेच आडव्या छेदाचे दुर्लक्षिलेले क्षेत्र आहे तर यामध्ये आम्ही संकेत लिपीचा संच जो की भिंतीच्या कॉम्प्रेस्ड् लांबी l चा एक भाग म्हणून η वापरत आहोत η तेव्हा असेल जेव्हा भिंत क्रॅक झालेली नाही ईटा l च्या बरोबर आहे परंतु आता स्ट्रेसेसच्या त्रिकोणीय वितरणात दिलेली आंशिक लांबी η आहे स्ट्रेसचा परिणाम अक्षीय बल परिणामी त्रिकोणीय वितरणाच्या सेंट्रॉइडवर एक तृतीयांश येथे स्थित आहे आणि म्हणूनच कॉम्प्रेस्ड् काठावरून η3 आहे जेथे परिणामी स्थित आहे आणि भिंतीच्या मध्यभागी असलेल्या रेषेच्या संदर्भात विक्षिप्तपणा e आहे या त्रिकोणी वितरणासह आम्ही हे प्लेन बाहेरील फ्लेक्झरल यंत्रणेसाठी केले आहे आम्ही समतोल लिहू शकतो आणि नंतर कॉम्प्रेस्ड् लांबी ईटा करिता अंदाज मिळवा की जे बाजूकडून येणारे बल आणि अक्षीय बल यांचे संयोजन प्राप्त केले जातील अशी लांबी आहे तर उभ्या समतोलापासून अक्षीय बल P हे σv गुणिले आडव्या छेदाचे क्षेत्र आहे आणि रोटेशनल समतोल h पासून बाजूकडून येणारे बल गुणिले भिंतीची उंची h अक्षीय बल P गुणिले e बरोबर आहे आणि म्हणूनच आम्हाला विक्षिप्तपणाचा अंदाज मिळतो की जो H छेद P आहे बाजूकडून येणारे बल P बाजूकडून येणाऱ्या बलाचे अक्षीय बलाशी असलेले प्रमाण गुणिले उंची h या वितरणापासून त्रिकोणी वितरणापासून आम्हाला काठाचा कॉम्प्रेसिव स्ट्रेस fm मिळतो सध्या काठाचा कॉम्प्रेसिव स्ट्रेस fm आहे तो अजूनही लवचिक श्रेणीत आहे परंतु fu किंवा मॅसोनरीच्या क्रशिंग सामार्थ्याकडे जाईल आणि हे कॉम्प्रेस्ड् झोनच्या की जो स्वतःच त्रिकोणीय क्षेत्र आहे लांबीच्या दुप्पट P छेद t च्या बरोबरीने असेल म्हणून जेव्हा हे काठाचे कॉम्प्रेसिव सामर्थ्य कॉम्प्रेसिव सामार्थ्याकडे जवळ येते आमच्याकडे बाजूकडून येणाऱ्या बलाचे मर्यादित मूल्य असते ज्यासाठी क्रशिंग मधील अपयश अपेक्षित असते तर आपल्याकडे आता काठाच्या कॉम्प्रेसिव स्ट्रेस ची ही अभिव्यक्ती प्राप्त झाली आहे आम्ही तिसऱ्या टप्प्यावर जातो की जो मागणीचा अंतिम टप्पा आहे आणि भिंतीचे सामर्थ्य की जे स्वतःच टो क्रशिंगआहे कॉम्प्रेस्ड् टो वर तुमच्याकडे मॅसोनरीचे क्रशिंग असेल आणि म्हणूनच त्याच स्थितीसाठी आम्ही आता असे गृहीत धरत आहोत की भिंतीच्या कॉम्प्रेस्ड् विभागावरचे कॉम्प्रेशन चे वितरण रेषीय नाही ठीक आहे तर शेवटच्या टप्प्यातच फक्त आम्ही कॉम्प्रेस्ड् झोन मधील स्ट्रेसेसचे वितरण रेषीय नसल्याचे गृहीत धरत आहोत कॉम्प्रेस्ड् झोन आता आणखी कमी झाला आहे या प्रकरणात जसे की आम्ही प्लेन बाहेरील बेंडींगच्या बाबतीत केले आहे आम्ही असे मानू शकतो की स्ट्रेसेसचे पॅराबोलीक वितरण दर्शवण्यासाठी समतुल्य स्ट्रेस ब्लॉक वापरला जाऊ शकतो स्ट्रेस ब्लॉक मधील समतोल लिहिण्यासाठी आम्ही समतुल्य स्ट्रेस ब्लॉक मापदंड वापरतो आणि नंतर मॅसोनरीच्या क्रशिंग सामर्थ्याच्या संदर्भात ते वापरा की जे बाजूकडून येणाऱ्या बलावर पोहोचण्यास सक्षम होऊ शकते किंवा अंतिम मोमेंटच्या स्वरूपात दर्शविते की जेव्हा अपयश उद्भवत आहे तर स्ट्रेस ब्लॉक मापदंड येथे आहे आम्ही येथे K चे मूल्य घेत आहोत कप्पा येथे ० ७५ ते १ च्या दरम्यान बदलत आहे आणि ही मुल्ये अशी आहेत की जी प्रत्यक्षात साहित्याच्या प्रकारावर अवलंबून असतील तर या प्रकरणात मॅसोनरीच्या प्रकारानुसार ० ०० च्या दरम्यान चे मूल्य गृहीत धरले जाऊ शकते तुम्ही स्ट्रेस ब्लॉकच्या उंचीच्या स्वरूपात त्याच्याकडे पाहत आहात आणि स्ट्रेस ब्लॉकचे परिमाण स्ट्रेस ब्लॉक ची लांबी स्वतःच a जे आयताचे बाजूचे परिमाण भागिले x आहे की जे पॅराबोलीक वितरण आहे पॅराबोलीक वितरणाची लांबी a छेद x ० ६७ ते ० ८५ या दरम्यान बदलते जो चांगला अंदाज आहे तर सरासरी कॉम्प्रेसिव स्ट्रेस हा अक्षीय बल भागिले l गुणिले t आहे आणि उभ्या समतोलापासून आमच्याकडे आता स्ट्रेस ब्लॉक ने स्वतःच प्रदान केलेला समतोल आहे तर N गुणिले हा विक्षिप्तपणा आहे की ज्याच्याकडे आपण पाहत आहोत आणि म्हणूनच तुमच्याकडे स्ट्रेस ब्लॉकच्या मध्यावर स्ट्रेस परिणामी स्थित आहे तर Nl2 - a2 ते आहे जेथे परिणामी स्थित आहे तर तो तुमचा e आहे तर N गुणिले e परिभाषित झाले आहे आमच्याकडे a च्या मूल्यासाठी अभिव्यक्ती आहे आम्ही ती या अभिव्यक्ती मध्ये आणत आहोत आणि अक्षीय कॉम्प्रेसिव स्ट्रेस ची पातळी आणि मॅसोनरीचे कॉम्प्रेसिव सामर्थ्य fmc च्या ज्ञानासह आमच्याकडे अंतिम मोमेंट साठी अंतिम अभिव्यक्ती आहे विद्यार्थी सर येथे x पॅराबोलीक वितरण आहे की a आहे a आयताकृती स्ट्रेस ब्लॉक आहे x हा आहे त्याची मुल्ये येथे दिली आहेत तुंम्हाला फक्त मूल्ये देतील की जो पॅराबोलीक स्ट्रेसच्या वितरणाला सममूल्य स्ट्रेस ब्लॉक सारखा करण्यासाठी वापरला जातो आणि संशोधनात असे सूचित केले गेले आहे की तुम्ही पहात असलेल्या मॅसोनरीच्या प्रकारावर स्ट्रेस ब्लॉकचे आकारमान अवलंबून असून त्याची मुल्ये स्ट्रेस ब्लॉकच्या उंचीच्या स्वरूपात fu च्या ० ७५ ते १ च्या श्रेणीत आणि स्ट्रेस ब्लॉकची रुंदी a छेद x च्या प्रमाणाच्या स्वरूपात ० ६७ आणि ० ८५ च्या दरम्यान असू शकतात तर वेगवेगळ्या मॅसोनरीसाठी तुम्ही या दरम्यानची गृहीत धरू शकता आणि म्हणूनच अक्षीय कॉम्प्रेशन पातळी आणि मॅसोनरीचे कॉम्प्रेसिव सामर्थ्याचे ज्ञान दिलेले असताना हे दिलेले असताना तुमच्याकडे आता अंतिम मोमेंट Mu करिता एक अभिव्यक्ती मिळाली आहे मुळात अपयशाचा विचार केल्यास फ्लेक्झरचे वर्चस्व असणाऱ्या यंत्रणे खालील टो चे स्वतःचे क्रशिंग उद्भवत आहे तर आम्ही मान मुल्लरच्या निकषात पाहिलेल्या तिसऱ्या अपयशाच्या निकषाशी संबंधित आहे बरोबर म्हणून मी पूर्वी म्हंटल्याप्रमाणे मी पुन्हा सांगतो की Mcrack आणि Mu हे एकाच पातळीवर नाहीत हा सर्व्हीसॅबिलीटी च्या स्थितीवर आहे तर तुम्ही भिंतीतील अपयशाचा निकष Mcrack आहे असे गृहित धरू शकत नाही ती फक्त एक क्रॅकिंग लिमिट स्टेट आहे ती सर्व्हीसॅबिलीटी लिमिट स्टेट आहे हे स्वतःचीच भिंतीतील अल्टीमेट लिमिट स्टेट आहे तेथे एक आहे तेथे या फ्लेक्झर यंत्रणेचे एक विशेष प्रकरण आहे जे भिंतीचे प्रसर गुणोत्तर असेच असेल तर भिंतीवर अद्याप फ्लेक्झरल यंत्रणेचे वर्चस्व राहील चला आपण असे गृहीत धरुया की भिंतीचे प्रसर गुणोत्तर असे आहे की भिंतीची उंची भिंतीच्या लांबीपेक्षा खूपच मोठी आहे तर ही एक स्लेंडर भिंत आहे एक स्क्वॅट भिंत नाही जेव्हा ती एक् स्लेंडर भिंत असते बहुतेकदा त्यावर फ्लेक्झरल यंत्रणेचे वर्चस्व असते परंतु मागील स्लाईड्स मध्ये आम्ही जे काही पाहिले होते ते जेव्हा प्री कॉम्प्रेशन पातळी लक्षणीय होती परंतु जर प्री कॉम्प्रेशन पातळी लक्षणीय नसली तरीही तुम्हाला फ्लेक्झरल यंत्रणा मिळेल की जी प्री कॉम्प्रेशन पातळी असताना होती हे आवश्यक होते की मॅसोनरीतील टो ची क्रशिंग मिळवण्यासाठी प्री कॉम्प्रेशन ची पातळी उच्च होती होय आता जर प्री कॉम्प्रेशनची पातळी जास्त नसेल तर समस्या अशी आहे तुम्ही टो च्या क्रशिंग अपयशापर्यंत पोहोचू शकणार नाही याचा अर्थ असा की भिंत पुढेही गुरुत्व बल घेणे चालू ठेवेल आणि क्रश्ड् होणार नाही विशेष करून हे प्रकरण तेव्हा होते जेव्हा प्री कॉम्प्रेशन ची पातळी खूपच कमी असते तर तुमच्याकडे एक स्लेंडर भिंत आहे परंतु जर तुमच्याकडील ही भिंत सर्वोच्च मजल्यावरची आहे किंवा ती एक एकल मजली रचना आहे आणि भिंतीचे प्रसर गुणोत्तर असे आहे की ते स्लेंडर आहे अद्याप तुमच्याकडे फ्लेक्झर यंत्रणा असू शकते परंतु ती नव्हती ती क्रशिंगध्ये अपयशी होणार नाही परंतु ती रॉक करेल तर या विशिष्ट प्रकरणात आम्ही खरोखर खालचे अक्षीय कॉम्प्रेशनची परिस्थिती पाहत आहोत मॅसोनरीच्या कॉम्प्रेसिव सामर्थ्याच्या संदर्भात हे अक्षीय कॉम्प्रेशन गुणोत्तराच्या स्वरूपात व्यक्त केले आम्ही याला अक्षीय स्ट्रेस गुणोत्तर म्हणून उल्लेख करतो जी प्री कॉम्प्रेशन ची पातळी सिग्मा आहे जी मॅसोनरीचे क्रशिंग सामर्थ्य fmc ने विभाजित केलेली नाही जर हे मूल्य खरोखरच खाली असेल आणि ती जर एक एकल मजली रचना स्लेंडर भिंत असेल ती ही एक लक्षणीय खालचे मूल्य असेल आम्ही त्या बिंदूकडे पाहात आहोत आम्ही २ टक्के कॉम्प्रेसिव सामर्थ्य शोधत आहोत जे ५ टक्के कॉम्प्रेसिव सामर्थ्यापेक्षा कमी आहे जेव्हा आपण अशा परिस्थितीत असतो तेव्हा तरीही फ्लेक्झर यंत्रणेचा प्रभाव असतो तथापि क्रशिंग उद्भवणार नाही परंतु कठोर रॉकिंग उद्भवेल बरोबर तर हा फ्लेक्झरल यंत्रणेचा विस्तार आहे क्रशिंग अपयश उद्भवणार नाही परंतु रॉकिंग उद्भवेल म्हणून जर प्री कॉम्प्रेशन पातळी कमी असेल तर अगदी थोड्या प्रमाणात बाजूकडून येणाऱ्या बलासह जर बेड जॉईंटचे टेन्साईल सामर्थ्य जास्त नसेल तर तुम्हाला भिंतीच्या तळाशी क्रॅकिंग मिळू शकते जर प्री कॉम्प्रेशन पातळी खालची असल्यास आणि बाजूकडून येणाऱ्या बलाच्या थोड्या परिमाणात थोड्या पातळीसह साध्यांचे टेन्साईल सामर्थ्य खालचे असल्यास तुम्हाला क्रॅकिंग मिळणे सुरू होते हिल क्रॅकिंग उद्भवू शकते परंतु एकदा का हिल क्रॅकिंग उद्भवली आणि प्री कॉम्प्रेशन ची पातळी खालची असल्याने सुरू राहिली तुमच्याकडे भिंतीचा महत्त्वपूर्ण भाग असेल की जो क्रॅकिंग अनुभवतो अशा अटींसह की तुमच्याकडे दुसऱ्या टोकाला जवळपास फक्त एक हींज आहे जी योग्य समतोल करीत आहे आणि तो हा आहे हा बिंदू O प्री कॉम्प्रेशन ची पातळी खालची आहे आणि मॅसोनरीतील बेड जॉईंटचे टेन्साईल सामर्थ्य देखील खालचे आहे तर बाजूकडून येणाऱ्या बलाच्या थोड्या प्रमाणात तुम्ही आडव्या छेदाच्या संदर्भात पुरेशी महत्त्वपूर्ण असणारी हिल क्रॅकिंग मिळवू शकता ज्यामुळे कॉम्प्रेशन मधील एक अगदी लहान आडवा छेद सोडला जाईल अजूनही कॉम्प्रेशन मध्ये सक्रिय आहे भिंतीच्या लांबीच्या तुलनेत इटा मूल्य लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे अगदीच शेवटच्या प्रकरणात तो एक बिंदू आहे तुमच्याकडे फक्त एक बिंदू आहे परंतु प्री कॉम्प्रेशनची पातळी इतकी कमी आहे की मॅसोनरीतील कॉम्प्रेशनचे सामर्थ्य असून जर ते चांगले असल्यास तर त्या O काठावर तुम्हाला कधीही क्रशिंग मिळणार नाही भिंत फक्त रॉक करणे चालू ठेवेल आणि म्हणून ही ओव्हरटर्निंग यंत्रणा आहे अंतिम यश तेव्हा असेल जेव्हा स्थिरता येते आणि तुम्हाला एक ओव्हरटर्निंग मिळेल परंतु तुम्हाला कॉम्प्रेशनमधील क्रशिंग अपयश असणारा एक आडवा छेद मिळणार नाही तर हे विशेष प्रकरण आहे तर जर आपण आता हा कठोर ब्लॉक पाहिला तर भिंतीचे पॅनल कठोर ब्लॉक प्रमाणे कार्य करते टेन्साईल क्रॅकिंग मुळे तळाशी एक अपयशी प्लेन तयार झाले आहे परंतु ह्या हींजद्वारे O वर स्वतःच समतोल राखला जात आहे तर जर मी शेवटी O भोवती कठोर ब्लॉकचा समतोल घेतल्यास बाजूकडून येणारे बल Hu गुणिले उंची h ही N आणि P ची बेरीज गुणिले लांबी छेद २ शी समतोल आहे आणि म्हणूनच तुम्हाला एक अभिव्यक्ती मिळेल आणि तुम्ही पहाल की हे कोणत्याही साहित्याच्या सामर्थ्याने नियंत्रित केले जात नाही हे कोणत्याही साहित्याचे सामर्थ्याने नियंत्रित केले जात नाही ती पूर्णपणे भूमिती आहे तुम्हाला रॉकिंग यंत्रणा मिळू शकते तुम्हाला ओव्हरटर्निंग यंत्रणा मिळू शकते मूलभूत धारणा अशी आहे की तुलनेत साहित्याचे सामर्थ्य लक्षणीय रीत्या जास्त आहे जे मॅसोनरी साठी सत्य आहे आणि जेव्हा तुम्ही खालच्या अक्षीय पातळीकडे पाहता तेव्हा सिग्मा नॉट गुणिले fmc हे मूल्य खूप कमी असू शकते तर अक्षीय स्ट्रेस गुणोत्तर कमी असल्याने तुम्हाला फ्लेक्झरल यंत्रणेचे हे विशेष प्रकरण मिळू शकते जे फ्लेक्झरल रॉकिंग आहे जर तुम्ही मागील अभिव्यक्ती वापरत असाल तर मागील अभिव्यक्तीत हे ० असणार आहे हे अक्षीय स्ट्रेस गुणोत्तर आपल्यासाठी ० वर जात आहे आणि ते ० पर्यंत जाते तेव्हा तुमचा समतोल केवळ स्वतःच अक्षीय बलाची पातळी आणि भूमितीद्वारे येतो तुम्हाला ओव्हरटर्निंग यंत्रणा मिळेल जी एक कठोर रॉकिंग असून जी भिंतीमध्ये उद्भवते तर हे एक विशेष प्रकरण आहे ज्यावर आपण स्वतः फ्लेक्झरल यंत्रणे बद्दल विचार करू शकतो

तर आम्ही प्रथम यंत्रणा तपासली आहे आणि आपल्याकडे आणखी दोन यंत्रणा तपासण्यासाठी आहेत ज्या आपण पुढच्या वर्गात करणार आहोत